विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण मास्टर बजेटविषयी शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत मागील वर्गात आम्ही एक मिनी केस पूर्ण केली आहे आणि मास्टर बजेट कसा तयार करायचा हे शिकलो तिथे आम्ही वेगवेगळ्या वेळापत्रका पासून सुरुवात केली आणि शेवटी बजेट इन्कम स्टेटमेंट म्हणजेच ऑपरेटिंग बजेट व नंतर अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून शेवटची बॅलन्स शीट हे पाहिले तर या विषयावर आणखी स्पष्टीकरण देण्यासाठी मी आणखी एका केस वर चर्चा करेन पूर्वीच्या तुलनेत मी जवळजवळ अशाच प्रकारची आणखी एक केस सोडवू कारण येथे आपल्या संदर्भासाठी दिलेली पीडीएफ फाइल आहे ज्यात दोन प्रकरणे आहेत दोन मिनी प्रकरणे आणि अतिशय छान प्रकारे स्पष्टीकरण केलेली ही दोन प्रकरणे अशी आहेत जर आपल्याला ही दोन प्रकरणे समजली असतील तर अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पीय प्रक्रिया किंवा अंदाजपत्रक प्रक्रिया ही एक व्यवस्थापनाच्या निर्णयाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून किंवा कोणत्याही संस्थेमध्ये सादर केलेली व्यवस्थापन नियंत्रण प्रक्रिया वापरण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला अगदी स्पष्टपणे माहिती मिळेल तर अर्थसंकल्पाचा सैद्धांतिक भाग जाणून घेतल्यानंतर आता आपण लहान मिनी प्रकरणांमध्ये आहोत मी मागील वर्गात चर्चा केलेल्या किंवा पूर्ण केलेल्या एका केस बद्दल परत चर्चा करीत आहोत आता मी एक नवीन प्रकरण घेईन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एकसारखे आहे परंतु काही प्रमाणात फरक आहेत म्हणून आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत या प्रकरणाचे तपशीलवारपणे निराकरण करू आम्ही विक्रीच्या अंदाजास सुरुवात करू आणि शेवटी अर्थसंकल्पीय बॅलन्स शीट आणि मग हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की यामध्ये महत्त्वाचे प्रश्न काय आहेत अर्थसंकल्पीय प्रक्रियेसंदर्भात आपल्या मनात स्पष्ट असले पाहिजे की महत्त्वाच्या संकल्पना कोणत्या आहेत आणि शेवटी व्यवस्थापकीय निर्णयामध्ये व्यवस्थापनाद्वारे अर्थसंकल्प किंवा अर्थसंकल्पीय प्रक्रिया कशी वापरली जाऊ शकते याबद्दल आपण शिकू शकतो जसे संघटनात्मक प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविणे संघटनेचे निर्णय घेणे आणि संघटनात्मक कामगिरी करणे बरोबर तर हे प्रथम प्रकरण आहे ज्यामध्ये केस काय आहे हे समजून घेऊया आणि यात कशाची आवश्यकता आहे जर आपण पुन्हा अमेरिकन कंपनी या केसबद्दल चर्चा केली जिथे आर्थिक युनिट हे डॉलर आहे पण हे डॉलर असो किंवा रुपये असो किंवा कोणतीही बाजारपेठ असो शेवटी बजेटिंग प्रक्रिया समान राहणार आहे आपण समजून घेऊया की या प्रकरणात दिलेली महत्त्वाची मुद्दे कोणती आहेत आपण केसबद्दल स्पष्ट आहात का जर आपल्याला त्या प्रकरणात दिलेली माहिती स्पष्ट केली गेली असेल तर या प्रकरणात दिलेल्या माहितीच्या आधारे सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे आम्हाला सोपे आहे तर मी फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करेन व्हिक्टोरिया काईट कंपनी एक छोटी मेलबर्न कंपनी आहे जी वेबवर काईट विक्री करते या कंपनीला पुढच्या तीन महिन्यांकरिता मास्टर बजेट हवी आहे जी 1 जानेवारी 2005 पासून सुरू होणारी असेल व किमान रोखीची शिल्लक 5000 डॉलर्स म्हणजेच ऑस्ट्रेलियन डॉलर दरमहा असेल मागील केस मध्ये किमान रोखीची शिल्लक काय होती तर 25000 डॉलर्स होती या प्रकरणात हे 5000 डॉलर्स आहे अंदाजे एका काईट ची सरासरी घाऊक विक्री किंमत 8 डॉलर लावली जाते काईट ची प्रति डॉलर विक्री किंमत 8 डॉलर आहे जानेवारीत व्हिक्टोरिया काईट ची सुरुवात अगदी वेळेत होत आहे जेआयटी हे मटेरियल मॅनेजमेन्टचे तंत्र म्हणजे पुरवठादारांकडून जेआयटीची डिलिव्हरी म्हणजेच अपेक्षित विक्री व खरेदी एकसमान जेआयटी हे मुळात वस्तूंचे व्यवस्थापन तंत्र आहे जे इन्व्हेंटरीचा खर्च किंवा यादीचा साठा खर्च तसेच एकूण खर्च कमी करण्यासाठी वापरते म्हणून जर आपण जेआयटी वापरत असाल तर आम्हाला आमच्याकडे जास्त सामग्री साठवण्याची गरज नाही बहुतेक आम्ही संस्था मध्ये एक प्रणाली तयार करतो ज्या संस्थेत एका साइटवरून ट्रकचा माल येतो आणि नंतर तयार केलेल्या उत्पादनामध्ये रूपांतरित होते आणि तयार झालेले उत्पादन बाजारात जाते परंतु जेआयटी अंतर्गत या प्रकरणातील इन्व्हेंटरी पातळीही शून्यावर येत नाही काही कमीतकमी इन्व्हेंटरी ठेवली जाण्याची गरज आहे पण खूप मोठ्या प्रमाणात ठेवण्याची गरज नाही म्हणून ते पुरवठा साखळी व्यवस्थापन यावर अवलंबून असते ज्यामध्ये पुरवठादार यांची व्यवस्था कच्च्या मालाची उपलब्धता आम्ही वापरत असलेल्या कच्च्या मालाचा प्रकार हे सर्व असते म्हणून आम्हाला खात्री करुन घ्यावी की प्लांट किंवा उत्पादन पातळीवर सामग्रीची कमतरता नाही आणि कच्चा माल किंवा तयार उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणात यादी न ठेवता हा शो चालविणे शक्य असेल तर ते नेहमीच चांगले असते कारण यामुळे उत्पादनाची एकूण किंमत कमी होते कारण यादीचा कोणत्याही प्रकारे खर्च असतो यामुळे उत्पादनाची किंमत वाढते आणि शेवटी उत्पादन खर्च वाढल्यास विक्री किंमत वाढेल आणि बाजारात उत्पादन कमी स्पर्धात्मक राहील तर या फर्मचे मत आहे की त्यांना फक्त JIT मॅनेजमेंट सिस्टम लागू करायचा आहे म्हणून त्यांना फर्ममधील इन्व्हेंटरीची पातळी कमी करू इच्छित आहे तर ते येथे स्पष्टपणे दिले आहे म्हणून जर आपण हे पाहिले तर याचा अर्थ असा आहे की अपेक्षित विक्री व खरेदी समान केली तर ते कोणतीही इन्व्हेंटरी ठेवणार नाहीत तर खरेदी ही विक्रीनुसार होईल 1 जानेवारी रोजी इन्व्हेंटरी 6000 डॉलर्स पोहोचेपर्यंत खरेदी थांबेल याचा अर्थ असा आहे की आपण येथे दिलेला टेबल पाहिला तर लक्षात येईल उदाहरणार्थ क्लोजिंग इन्व्हेंटरी आम्हाला या विधानात देण्यात आली आहे हे ताळेबंद आहे जर आपल्याला दिलेली इन्व्हेंटरी पाहिली तर ती 39050 डॉलर आहे जी खूप जास्त आहे तर त्यांना अशीच रक्कम भविष्यात ठेवण्याची इच्छा आहे तर शेवटी इन्व्हेंटरी पातळी त्यांना 40000 डॉलरवरून 6000 डॉलर खाली आणू इच्छित आहे म्हणून आतापर्यंत कोणतीही खरेदी योग्य होणार नाही प्रति काईट ची सरासरी किंमत 4 डॉलर्स आहे म्हणजे उत्पादन किंमत विक्री किंमतीच्या फक्त 50 टक्के आहे कोणत्याही महिन्यातील खरेदी पुढील महिन्यात पूर्ण दिली जाते तर अर्थसंकल्प तयार करताना आपल्याला लक्षात ठेवण्याच्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आम्ही विक्री कशी करीत आहोत वेगवेगळ्या महिन्यांत विक्री उत्पन्नाची किती अपेक्षा आहे त्या विक्रीच्या देयकाचा अर्थ म्हणजे उत्पादन खर्च किती आहे आणि उत्पादन खर्चाच्या मटेरियलसारखे भिन्न घटक असतील तर इतर महत्त्वाचे खर्च कोणते तर बजेट तयार करताना किंवा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी या अटी तुमच्या मनात अगदी स्पष्ट असल्या पाहिजेत सर्व विक्री क्रेडिटवर आहेत ही एक महत्त्वाची अट आहे मागील प्रकरणात आपण पाहिले आहे की 10 टक्के विक्री रोखीवर आणि 90 टक्के पत कर्जावर आहे 100 टक्के विक्री कर्जावर आहे 30 दिवसांच्या आत देय आहे किंवा सर्व विक्री 30 दिवसांच्या आत देय असलेल्या क्रेडिटवर आहे किंवा या फर्मद्वारे 30 दिवसांच्या आत प्राप्त झाल्या पाहिजेत याचा अर्थ असा की ते त्यांचे एकूण उत्पादन 30 दिवसांच्या पत कालावधीत विकतात परंतु अनुभवांनी हे सिद्ध केले आहे की सध्याच्या विक्रीतील 60 टक्के विक्री चालू महिन्यात गोळा केली जाते चालू महिन्यातील विक्रीपैकी 60 टक्के रक्कम चालू महिन्यात पुढील महिन्यात 30 टक्के आणि त्यानंतरच्या महिन्यात 10 टक्के जमा केली जाते तर आपला एकूण विक्री संग्रह भाग आपल्यास या मार्गाने वितरित करावा लागेल तर प्रथम आपण विक्रीचे वेळापत्रक तयार केले आहे जे क्रेडिटवर शंभर टक्के आहेत आणि दुसरे वेळापत्रक आम्ही तयार करू की विक्री संकलनासाठी आणि विक्री संग्रहात ही तीन टक्के किंवा या तीन अटी लागू होतील जिथे आपण असे म्हणू शकतो की चालू विक्रीपैकी 60 टक्के रक्कम चालू महिन्यात आणि पुढील महिन्यात 30 टक्के जमा केली जाईल आणि त्यानंतर त्याच महिन्यात 10 टक्के म्हणून या सर्व अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत वाईट कर्जे नगण्य आहेत कोणतेही बुडीत कर्ज नाहीत आपणास कोणतीही बुडीत कर्ज गृहीत धरावी लागणार नाहीत कारण सामान्यत जेव्हा आम्ही कर्जावर विक्री करतो तेव्हा व्यवसायात नेहमीच अशी अपेक्षा केली जाते की पत विक्रीचा काही भाग पुनर्प्राप्त करण्यायोग्य असेल आणि ते त्याचे बुडीत कर्ज होईल बरोबर हेच कारण आहे की कंपन्यांचे बाजारात पत विक्रीवर कल नसतो त्यांचा कल रोख पैशावर असतो परंतु नेहमीच कोणताही व्यवसाय रोख रकमेवर करणे शक्य नसल्यामुळे त्यांना क्रेडिट द्यावे लागतात आणि जेव्हा ते क्रेडिट देतात तेव्हा विक्रीचा एक भाग अपरिवर्तनीय बनला जातो जे बुडीत कर्ज म्हणून ओळखले जाते या प्रकरणात असे गृहित धरले जाते की असे कोणतेही बुडीत कर्ज नाही आणि सर्व विक्री पत असूनही क्रेडिट विक्रीची 100 टक्के पुनर्प्राप्ती होते आता आम्हाला मासिक परिचालन खर्च खालीलप्रमाणे देण्यात आला आहे उत्पादन खर्चाचे म्हणणे वगळता हे वेगवेगळे खर्च आहेत मासिक खर्च येथे देण्यात आला आहे वेतन आणि पगार दरमहा 15000 डॉलर्स विमा कालबाह्य झाला की दरमहा 125 डॉलर्स आहे घसारा दर महिन्याला 250 डॉलर्स आहे इतर खर्चाचे दर 2500 डॉलर्स आहेत भाडे दरमहा 250 डॉलर्स आहे ही खूप महत्वाची अट आहे दरमहा 250 डॉलर्स अधिक 10000 तिमाही विक्रीच्या 10 टक्के तर आम्हाला त्रैमासिक विक्री पहावी लागेल उदाहरणार्थ या प्रकरणात आम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्चसाठी बजेट तयार करणार आहोत तर एकूण तिमाही विक्री किती आणि त्याहून किती अधिक आहे की 10000 डॉलर्सच्या विक्रीच्या 10 टक्के अधिक भाड्याने देण्यात येतील तर दरमहा किमान 250 हे आहे आणि तिमाही विक्रीच्या 10000 पेक्षा जास्त आणि त्यापेक्षा जास्त 10 टक्के विक्री तर ही एक अतिशय महत्वाची अट आहे जी तुम्हाला ती अगदी स्पष्टपणे समजून घ्यावी लागेल तर पुढील माहिती अशी आहे की 1500 डॉलर्सचे रोख लाभांश तिमाही द्यायचे आहेत 15 जानेवारीपासून रोख अंदाजपत्रक तयार करताना त्यांना ते लक्षात घ्यावे लागेल आणि मागील महिन्याच्या 15 तारखेला जाहीर केले जाईल तर रोख बजेट तयार करताना लोकांना सावधगिरी बाळगण्याची अतिशय महत्त्वाची अट विमा घसारा आणि भाडे वगळता सर्व कार्य खर्च भरपाई म्हणून दिले जातात दर महिन्याच्या सुरूवातीला 250 डॉलर्सचे भाडे दिले जाते म्हणजे प्रत्येक महिन्याच्या सुरूवातीला भाडे मूल्य 250 डॉलर्स दराने दिले जाईल आणि अतिरिक्त 10 टक्के विक्रीचे तिमाहीच्या समाप्तीनंतर महिन्याच्या 10 तारखेला दिले जाते उदाहरणार्थ आपल्याला येथे दोन चतुर्थांश माहिती दिली आहे एक आपण दिलेली विक्री म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हा एक चतुर्थांश आणि नंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च हा दुसरा तिमाही आहे मागील तिमाहीच्या व या तिमाहीत तुमची एकूण विक्री 88000 डॉलर्सची झाली हे दिसून येते तिमाही डिसेंबर 2004 पर्यंत संपून 10000 आणि त्याहून अधिक होते 10000 ची विक्री 10000 डॉलर्स इतकी असेल आणि ती 78000 डॉलर्स इतकी असेल एकूण 88000 वजा 10000 तुम्ही ते विसरलात 1000 पेक्षा जास्त आणि त्यापेक्षा अधिक अतिरिक्त विक्री काय आहे तर जानेवारी महिन्याच्या रोख बजेटमध्ये सर्वसाधारण मासिक भाडे 7800 अधिक 250 असेल त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात पुन्हा जेव्हा कंपनी अर्थसंकल्प तयार करेल तेव्हा पुन्हा 250 च्या अधिक आणि 10000 च्या वरच्या 10 टक्के विक्रीचा विचार एप्रिल महिन्यात होईल म्हणजेच तिमाही रोख अंदाजपत्रक तयार करताना लक्षात घ्यावे लागेल त्यानंतर पुढील हप्ता सेटलमेंट जानेवारी 10 मध्ये होणार आहे मार्च महिन्यात काही नवीन फिक्स्चर रोख करून किंवा 3000 डॉलर्स रोख खरेदी करण्याची कंपनीची योजना आहे रोख बजेट तयार करताना ही पुन्हा खूप महत्वाची माहिती आहे आणि त्या विचारात घेणे योग्य आहे बरोबर 500 डॉलर्सच्या एकाधिक पैसे कर्जाऊ आणि परत केले जाऊ शकतात आम्हाला रोख बजेट तयार करावे लागेल मागील बाबतीत जसे आम्ही पाहिले आहे की महिन्याच्या अखेरीस जेव्हा रोख रकमेची किमान शिल्लक ठेवली जाते तेव्हा सुरुवातीच्या रकमेच्या कामकाजासाठी किती पैसे उपलब्ध होते शिल्लक किंवा किमान रोखीची थकबाकी काही शिल्लक चालू महिन्याच्या कामकाजासाठी उपलब्ध असेल आणि मग आपण पाहू की विक्री किंवा विक्री संग्रहातून किती रोख रक्कम उपलब्ध होईल आणि वेगवेगळ्या ऑपरेटिंग खर्चासाठी वेगवेगळ्या खात्यावर किती पैसे द्यावे लागतील आणि त्यातून काय फरक पडेल जर येणारी रक्कम खर्चापेक्षा जास्त किंवा वितरणापेक्षा अधिक असेल तर नक्कीच रोख कर्ज घेण्याची गरज नाही परंतु जर उलट घडत असेल तर आपली येणारी रक्कम कोणत्याही महिन्यात करणार असलेल्या वितरणापेक्षा कमी आहेत तर नक्कीच आम्ही बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक आहे तर अशी स्थिती आहे की कर्ज घेणे हे 500 डॉलर्सच्या पटीत असणे आवश्यक आहे पूर्वीच्या परिस्थितीत ते 1000 डॉलर्सच्या पटीत होते आणि आता व्याज दर काय आहे अपेक्षित व्याज दर बँकर्सांकडून वर्षाकाठी 10 टक्के आकारला जाईल व्यवस्थापनास कर्ज कमी करावे आणि वेगाने परतफेड करावीशी वाटेल व्याज मोजले जाईल आणि पैसे असतील तर मुद्दल परत दिले जाईल मागील स्थितीत आम्ही जे पाहिले त्याप्रमाणेच जर आपल्याकडे जास्त रक्कम असेल तर कर्जाची परतफेड करण्यासाठी आम्हाला ती रक्कम वापरावी लागेल तर ती दोन भागामध्ये विभागली जाईल मुद्दल व व्याज आणि व्याजासह कर्जाची परतफेड करण्यासाठी किंवा कर्जाचा काही भाग परत करण्यासाठी वापरण्यात येईल गृहित धरा की कर्ज महिन्याच्या सुरूवातीस आणि परतफेड महिन्याच्या शेवटी होते सुरुवातीस पैसे कधी घेतले गेले नाहीत आणि त्याच महिन्याच्या शेवटी परतफेड केली जात नाही तर महिन्याच्या सुरूवातीस कर्ज घेणे आणि पुढच्या महिन्याच्या शेवटी परतफेड करणे त्याच महिन्यात सुरूवातीला कर्ज घेणे आणि महिन्याच्या शेवटी परतफेड करणे कधीही होणार नाही व्याजाची मोजणी डॉलरच्या प्रमाणात करावी लागेल म्हणजे परिपूर्ण मूल्य सर्वात जवळचे डॉलरमध्ये पण सेंटमध्ये नाही यानंतर आम्हाला येथे ताळेबंद देण्यात आला आहे ताळेबंदात ती तरलतेच्या दिली जातात नंतर यादी दिली जाते नंतर आम्हाला न संपलेला विमा देण्यात येतो त्यानंतर आम्हाला निश्चित मालमत्ता दिली जाते या ताळेबंदचे एकूण मूल्य म्हणजे किती तर 70550 डॉलर्स जे दुसर्या बाजूला आहेत आम्हाला तरलतेच्या क्रमवारीत पुन्हा देयके दिली जातात सर्वात वर दिलेली बहुतेक देय देयता 9accounts payble रक्कम 35550 देय लाभांश दिले जाते तर काय फरक आहे फरक हे भांडवल बरोबर आहे कारण तेथे लेखा समीकरण आहे आणि ते लेखा समीकरण असे आहे की आम्ही ते लेखा समीकरण कसे लिहू ते म्हणजे मालमत्ता दायित्व आणि भांडवलाइतकीच असते तर इथेही असेच आहे आपणास मालमत्तेची माहिती दिली जाते मालमत्तेची किती माहिती दिली जाते ते 70550 आहे आमच्याकडे किती liabilities ची माहिती दिली जाते तर ती 44850 डॉलर्स आम्हाला दिलेली उत्तरदायित्वाची माहिती ती 44850 अधिक सी आहे तर आपण सहजपणे सी चे मूल्य शोधू शकता तर ते कुठेतरी 70550 वजा 44850 असेल तर ते सी किंवा इक्विटी कॅपिटलचे मूल्य असेल जे आपण सहज शोधू शकता तर शेवटचे विधान तयार करताना आम्हाला इक्विटी कॅपिटलचे मूल्य आवश्यक असेल जे बरोबर बजेट आहे शेवटी आपल्याला माहिती दिली जाईल ज्यामध्ये विक्रीचे अंदाज वर्तविले गेले आहे तर आम्हाला दोन तिमाहींसाठी विक्री देण्यात आली आहे एक म्हणजे प्रत्यक्षात झालेली ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील विक्री व नंतर अंदाजे विक्री येणाऱ्या तिमाही साठी म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी मार्च साठी तर आम्हाला ही विक्री देण्यात आली आहे आणि नंतर आम्हाला काही वास्तविक प्रकरणांमध्ये मागील वास्तविक विक्री वापरावी लागेल आणि काही बाबतीत पूर्वानुमानित विक्री वापरावी लागेल आणि शेवटी आपण येथे काय करावे लागेल काय आवश्यक आहे एक अर्थसंकल्प तयार करा ज्यात अर्थसंकल्पित उत्पन्नाचे विवरणपत्र ताळेबंद रोख पावती आणि वितरणाचे स्टेटमेंट आणि जानेवारी ते मार्च 2005 या कालावधीसाठी सहाय्यक वेळापत्रक होते तर याचा अर्थ असा आहे की या तिमाहीत जानेवारी ते मार्च या तिमाहीत आम्ही अर्थसंकल्प तयार केले पाहिजे मागील बजेटप्रमाणे ऑपरेटिंग बजेट आणि आर्थिक बजेटचा शेवट हा अर्थसंकल्पित उत्पन्न विवरणपत्र किंवा बजेट नफा आणि तोटा खाते असेल आणि आर्थिक बजेटचा शेवट हा अर्थसंकल्पित ताळेबंद असेल आणि मग दुसरी आवश्यकता म्हणजे बँक कर्जाची आवश्यकता का आहे हे स्पष्ट केले आहे आणि काय कार्यकारी स्त्रोत बँक कर्जाची परतफेड करण्यासाठी रोख प्रदान करतात बरोबर म्हणून आम्हाला या दोन अटी पूर्ण कराव्या लागतील ज्याचा अर्थ आपल्याकडे आहे या दोन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी माहिती तयार करा सर्वप्रथम मास्टर बजेट तयार करणे ही प्रमुख गरज आहे जर तुम्हाला हे अगदी स्पष्टपणे समजून घ्यायचे असेल तर तुम्ही या प्रकरणात ही माहिती वाचून पहा बहुधा एकदा किंवा दोनदा आणि स्पष्ट व्हा कोणत्या आवश्यकता आहेत या प्रकरणात दिलेली माहिती काय आहे आणि आवश्यक ती वेळापत्रक आणि अंदाजपत्रक उत्पन्न विवरणपत्र बजेटमधील रोख विवरणपत्र आणि नंतर बजेटची ताळेबंद तयार करण्यासाठी आपल्याला ती माहिती कशी वापरावी लागेल बरोबर तर मी सर्व वेळापत्रक आणि सर्व विधानांमधील सर्व आकडेवारी कशी येथे घेत आहे जर आपणास समजले नाही तर हे प्रकरण पुन्हा पुन्हा वाचा पण प्रथम आपण ही माहिती समजून घ्या म्हणूनच मी ते वाचले आणि तेथे काही महत्त्वाचे होते मी स्पष्टीकरण देत आहे जेणेकरुन आम्हाला स्पष्टपणे समजू शकेल की मास्टर बजेट कसे तयार करावे बरोबर यानंतर आता आम्ही नवीन पत्रक उघडणार आहोत आणि आम्ही अर्थसंकल्पाची तयारी सुरू करू आणि जर आपण आधीच्या बजेटप्रमाणेच अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली तर आपल्याला आता वेळापत्रकं सुरू करावी लागेल आणि येथील वेळापत्रक आपण वापरणार आहोत जसे मागील मिनी प्रकरणात मागील समस्येचे पहिले वेळापत्रक काय होते प्रथम वेळापत्रक विक्री अर्थसंकल्प होते कारण नेहमीच कोणत्याही कालावधीसाठी आपण असे बजेट कदाचित अंदाजपत्रक नफा आणि तोटा खाते आणि विक्रीच्या अंदाजानुसार सुरू होणारी बजेट बॅलन्स शीट तयार करता हे आपल्याला व्यवसायाची पातळी व्यवसाय कार्यांची पातळी आणि त्या आधारे आपण दिलेल्या तिमाहीसाठी व्यवसायाची पातळी शोधू शकतो त्याचा परिणामी काय होईल म्हणजेच नफा किंवा तोटा आणि शेवटी याचा व्यवसायाच्या बॅलन्स शीटवर योग्य परिणाम होईल तर आम्ही वेळापत्रकात असलेल्या प्रथम गोष्टीसह प्रारंभ करीत आहोत आणि ते पहिले वेळापत्रक काय आहे विक्रीचे वेळापत्रक किंवा विक्रीचे बजेट तर आम्ही विक्री बजेटपासून प्रारंभ करू आम्ही तयार करीत असलेले हे पहिले वेळापत्रक आहे म्हणून आम्ही येथे तयार करीत असलेले हे पहिले वेळापत्रक आहे आणि हे विक्रीचे बजेट आहे पुन्हा आपल्याला समान स्तंभ महिने काय आहेत जानेवारी मग ते फेब्रुवारी आणि मग ते मार्च आहे बरोबर हे तीन महिने आहेत आता पुन्हा परत जा मी तुम्हाला पुन्हा केसमध्ये घेऊन जाईन आणि विक्रीची काय अट आहे विक्री आम्हाला दिली आहे जानेवारी महिन्याची विक्री 62000 आहे फेब्रुवारी महिन्यातील विक्री 75000 आणि मार्च 38000 डॉलर आहे तर या ठिकाणी विक्री ठेवू विक्री किंवा आपण याला मासिक विक्री म्हणू शकता आणि आपण ते कंसात ठेवले जेणेकरुन आपण नेहमी पत 100 लक्षात ठेवू शकतो तर येथे ऑस्ट्रेलियन डॉलरच्या दृष्टीने मी विक्री ठेवत आहे ती रक्कम जानेवारीत 62000 डॉलर्स इतकी आहे फेब्रुवारी मध्ये अंदाजीत विक्री ही 75000 डॉलर्स आहे आणि नंतर आमच्याकडे 38000 डॉलर्स इतकीच विक्री आहे तर आपण ते बंद करू ही आपली एकूण विक्री आहे एकूण मासिक विक्री किती होणार आहे 62000 75000 आणि ते 38000 डॉलर्स आहे साधे वेळापत्रक अगदी सोपी वेळापत्रक पुढील कोणतीही माहिती काहीही नाही आधीच्या प्रकरणात आम्हाला काय दिले गेले होते त्याप्रमाणे विक्री रोखीत 10 टक्के आहे आणि उर्वरित जमा आहेत तर आम्हाला ते रोख विक्री यापेक्षा जास्त क्रेडिट विक्री आणि एकूण विक्री यासारखे ठेवले पाहिजे या प्रकरणात फक्त सर्वात सोपी माहिती आम्हाला देण्यात आली आहे की शंभर टक्के विक्री रोख रकमेवर कधीच नसते आणि जर आपण एकूण मासिक विक्रीची गणना केली तर ही एकूण मासिक विक्री 62000 डॉलर्स 75000 डॉलर्स आणि 38000 डॉलर्स इतकी रक्कम येत आहे हे अगदी सोप्या पहिल्या वेळापत्रकात आहे आणि आम्ही हे वेळापत्रका पूर्ण केले आहे आता दुसरे महत्त्वाचे वेळापत्रक आहे आणि हे वेळापत्रक विक्री संग्रह बजेट विक्री संकलन बजेट आहे पुन्हा आम्हाला ही माहिती देण्याची गरज नाही आम्ही समान वेळापत्रक तयार करीत आहोत म्हणजेच समान शीर्षक किंवा समान महिन्यांसाठी तर आता आम्हाला विक्री संकलनाकडे जावे लागेल आता १०० टक्के विक्री कर्जावर असून येथे दिलेला पत कालावधी काय आहे आम्हाला दिले जाते की विक्री क्रेडिट वर आहे आणि क्रेडिट कालावधीवर आहे सर्व विक्री 30 दिवसांच्या आत देय असलेल्या पतवर आहे परंतु अनुभवांनी दर्शविले आहे की चालू महिन्यातील विक्रीपैकी 60 टक्के विक्री चालू महिन्यात गोळा केली जाते 30 दिवसांचा पत कालावधी आम्ही देत आहोत पण चालू महिन्याच्या अखेरीस 60 टक्के विक्री जमा आहे 30 टक्के विक्री पुढील महिन्याच्या अखेरीस संकलित केली जाईल आणि फक्त 10 टक्के पुढच्याच्या पुढच्या महिन्यात जाईल या सर्व अटी आहेत तर मग आपण इथे कसे लिहू विक्री संग्रह हा चालू महिन्याच्या 60 टक्के तर सध्याच्या महिन्याच्या विक्रीच्या 60 टक्के किती आहे आपली एकूण विक्री 62000 आहे आणि त्याच्या 60 टक्के विक्री म्हणजे 37200 डॉलर्स आहे जे आपण जानेवारी महिन्यात गोळा करणार आहोत तर मागील महिन्याच्या विक्रीतील 30 टक्के गोळा करू जानेवारी महिन्यात मागील महिन्यातील विक्री काय होती मागील महिन्याची विक्री किती आहे डिसेंबरच्या विक्रीतील 30 टक्के रक्कम जानेवारी महिन्यात गोळा केली जाईल जी 7500 एवढी आहे आणि नंतर मागील महिन्याच्या दुसर्या महिन्याच्या 10 टक्के गोळा करू येथे मागील मागील महिना काय आहे नोव्हेंबर नोव्हेंबरची विक्री किती नोव्हेंबरची विक्री आपल्याला दिली जाते ती म्हणजे 25000 आणि 25000 डॉलर्सच्या दहा टक्के म्हणजे किती तर हे सर्व जानेवारी महिन्यातील एकूण विक्री संग्रह आहे जर आपण या सर्वांची बेरीज केली तर एकूण महिने एकूण संग्रह एकूण विक्री संग्रह किती असतील जानेवारी महिन्याच्या अखेरीस विक्रीतून 47200 डॉलर्स किमतीचे संग्रह शक्य होईल त्याचप्रमाणे आता आपण पुढच्या भागासाठी जाऊ आणि फेब्रुवारी महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किती संग्रह होणार आहेत चालू महिन्याच्या विक्रीतील 60 टक्के आणि चालू महिन्याच्या विक्रीतील 60 टक्के विक्री किती आहे 45000 डॉलर्स मागील महिन्यातील 30 टक्के विक्री 18600 आहे आणि मग पुन्हा 2500 आहे तर पुन्हा यासाठी एकूण संग्रह काय आहे 66100 डॉलर्स आहे आता आपण मार्चच्या संग्रहात जा मार्च संग्रह किती होणार आहे मार्चचे संग्रह 22800 होणार आहे कारण सध्याच्या महिन्यातील डॉलर्सच्या 60 टक्के विक्री होईल मागील महिन्यांतील 30 टक्के म्हणजे 22500 आणि नंतरच्या महिन्यातील 10 टक्के म्हणजे 6200 आहे तर याचा अर्थ किती आहे जानेवारी महिन्यासाठी हे 62000 होणार आहे जे 10 टक्के गोळा केले जातील तर हे खरे आहे 66200 म्हणून कार्य करते तर या महिन्यात येथे एकूण संग्रह किती आहेत हे 51500 होणार आहे तर आता हे बंद करा हे वेळापत्रक तयार आहे आम्ही जानेवारी महिन्यात 62000 डॉलर्स फेब्रुवारीमध्ये 75000 डॉलर्स आणि मार्च महिन्यात 38000 डॉलर्सची विक्री केली विक्री संकलनाची स्थिती पाहिल्यास तीन महिन्यांत 60 टक्के 30 टक्के आणि 10 टक्के विभाजित झाली आहेत जानेवारी महिन्यात एकूण संग्रह 47200 होईल फेब्रुवारी महिन्यात ते 66100 आणि मार्च महिन्यात 51500 डॉलर्स बरोबर तर ही दोन्ही वेळापत्रक आमच्याकडे तयार आहे आता आम्हाला पुढील वेळापत्रकानुसार जायचे आहे आणि आता जर तुम्हाला आणखी विकायचे असेल तर तुम्हाला उत्पादन घ्यावे लागेल आणि तुम्हाला जर उत्पादन द्यायचे असेल तर आम्हाला काही निविष्ठांची आवश्यकता आहे आणि प्रथम मुख्य इनपुट म्हणजे काय ते म्हणजे कच्चा माल तर आम्हाला कच्च्या मालाच्या खरेदीसाठी जावे लागेल प्रथम आम्ही खरेदीसाठी जाऊ तर आम्ही खरेदीचे वेळापत्रक तयार करू आणि नंतर दिलेल्या परिस्थितीनुसार खरेदी वितरणाचे वेळापत्रक तयार करू आणि नंतर या वेळापत्रकातून आम्ही रोख बजेट आणि त्यानंतरच्या संबंधित इतर विधानांकडे घेऊन जाऊ तर आता आपण पुढे जाऊ आता आम्ही खरेदीचे बजेट तयार करू पुन्हा खरेदी बजेटच्या बाबतीतही तेच होईल तर खरेदीचे बजेट हे दुसरे वेळापत्रक आहे आणि या प्रकरणात देखील तपशील सारखे स्तंभ असतील नंतर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे स्तंभ बनवू तर हे Particulars जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च चे columns आहेत आम्ही खरेदी वेळापत्रक खरेदी बजेट जे आपण अगोदर तयार केलेले आहे ते तुम्हाला आठवत असेल तर आम्ही यासह काय सुरू केले आहे ते म्हणजे इच्छित समाप्ती यादी समान सूत्र वापरून आम्ही खरेदीची रक्कम शोधु याचे साधे समीकरण म्हणजे closing inventory plus cost of goods sold minus opening inventory हे आपल्याला खरेदी किंमत देईल जी चालू महिन्याची किंमत असेल तर आम्हाला हे शोधून काढावे लागेल की येथे कोणत्या अटी दिल्या आहेत म्हणूनच जर आपण खरेदीची स्थिती पाहिली तर सर्वप्रथम आपल्याला येथे शोधणे आवश्यक आहे की खरेदी किती होणार आहे विक्रीची किंमत किती आहे व्यापारी किंमत म्हणजे कच्च्या मालाची किंमत व्यापारी किंमत ही फक्त 50 टक्के म्हणजेच 4 डॉलर per kite आहे तर आम्हाला ते विचारात घ्यावे लागेल किंवा हे लक्षात घ्यावे लागेल की material cost किंवा खरेदी किंमत अर्धी आहे म्हणजेच 4 डॉलर्स आहे जी विक्री किंमत 8 डॉलरच्या तुलनेत आहे आणि नंतर आपण ते शोधले पाहिजे की ते 50 टक्के आहे कच्च्या मालाची किंमत ही विक्री रकमेच्या 50 टक्के आहे मग आम्ही एका महिन्यात किती खरेदी करणार आहोत त्या महिन्यात closing inventory किती आहे desired ending inventory आपण किती ठेवू इच्छित आहोत आणि मग आपण किती चालू महिन्यासाठी विकल्या जाणार्या वस्तूंची किंमत opening inventory किती उपलब्ध आहे जी मागील महिन्यातील closing inventory आहे आणि मग शेवटी आम्ही त्या महिन्याच्या खरेदीची रक्कम शोधण्यात सक्षम होऊ म्हणून आता आम्ही वेळापत्रक तयार केले आहे आणि या वेळापत्रकानुसार किंवा या वेळापत्रकात दिलेल्या स्तंभांनुसार आम्ही खरेदीचे वेळापत्रक किंवा खरेदीचे बजेट तयार करू आणि मग आम्ही जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खरेदीची मासिक रक्कम काय असेल हे त्या प्रकरणात दिलेल्या अटीनुसार शोधु आपण पुढील वेळापत्रकाकडे जाऊ जे Purchase disbursement budget असेल मी पुढच्या वर्गात आपल्याशी खरेदी अंदाजपत्रक आणि खरेदी वितरण बजेट तसेच अन्य स्टेटमेन्ट यावर चर्चा करीन खूप खूप धन्यवाद